ह्यूमन मॉलिक्युलर जेनेटिक्स या अभ्यासक्रमाच्या चौथ्या आठवड्यातील दुसऱ्या लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे मागील लेक्चरमध्ये आपण सामान्यतः रेसेसिव्ह डिसिजमध्ये गुंतलेल्या जीन्सच्या क्लोनिंगसाठी वापरत असलेल्या एप्रोचकडे पाहिले आपण एक पारंपारिक एप्रोच पाहिला आहे ज्याला पोझिशनल क्लोनिंग म्हणतात या स्लाइडमध्ये जे दाखवले आहे ते एका व्यक्तीचे छायाचित्र आहे ज्याने जर्नल सायन्स धरलेले आहे हा अंक 1989 मध्ये प्रकाशित झाला हा मुद्दा आहे ज्याने यशस्वी पोझिशनल क्लोनिंगचा पहिला अहवाल दिला त्यांनी सिस्टिक फायब्रोसिस नावाच्या स्थितीसाठी ओळखलेले जीन आणि हे 1989 मध्ये आढळून आले ही गोष्ट 1989 च्या अंकात आहे हे तुम्हाला माहीत आहे ह्यूमन जेनेटिक्स ह्यूमन मॉलिक्युलर जेनेटिक्स मधील ही एक प्रमुख महत्त्वाची खूण होती कारण ते जीनचे कार्य जाणून घेतल्याशिवाय खरोखर त्याच्या पोझिशनवर आधारित जीन ओळखू शकले होते हा एक महत्त्वाचा शोध आहे आणि हा एप्रोच ज्याची आपण मागील लेक्चर मध्ये चर्चा केली होती पोझिशनल क्लोनिंग तेव्हापासून शेकडो आणि शेकडो मोनोजेनिक डिसऑर्डरमध्ये गुंतलेल्या मोठ्या संख्येने जीन्स ओळखण्यात यश आले आहे या पध्दतीने सिस्टिक फायब्रोसिस जीनचा शोध लागुन 25 26 वर्षे झाली आहेत आणि तुम्हाला माहीत आहे की आता अजून बराच शोध लागायचा आहे तर आपण आता मोनोजेनिक स्वरूपात सहभागी असलेले जीनचे क्लोन बनवू शकत आहोत पण तरीही अजून बराच पल्ला गाठायचा आहे मला हे चित्र दाखवायचे आहे कारण ज्या व्यक्तीने सायन्सचा हा अंक धरला आहे तीच व्यक्ती आहे ज्याचा फोटो त्या विशिष्ट सायन्सच्या अंकात आहे कारण तो डॅनी आहे जो सिस्टिक फायब्रोसिस जीनने ग्रस्त रुग्ण होता आणि तो या विशिष्ट जीनचा शोध घेण्यास कारणीभूत असलेल्या इंडेक्स केस पैकी एक होता जॅकसह ह्यूमन जीनोम प्रोजेक्ट च्या उपसीक्वेन्समध्ये सामील असलेल्या ग्रुप लीडर लॅप ची त्सुई आणि फ्रान्सिस कॉलिन्स यांच्यासोबतचे हे चित्र आहे त्यांनी हा एप्रोच वापरून जीनचा शोध खरोखर साजरा केला ते खूप शक्तिशाली होते ही व्यक्ती आता मोठी झाली आहे तुम्हाला येथे दिसणाऱ्या देखण्या व्यक्तीने तो अंक धरला आहे आणि 2009 मध्ये सायन्स जर्नल नेचर मध्ये एक कव्हर पेज आर्टिकल आला होता जो पोझिशनल क्लोनिंगद्वारे प्रथम जीन्स ओळखल्यानंतर या एप्रोचची 20 वर्षे पूर्ण झाली दोन दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात डिसऑर्डरचे डायसेक्ट केले गेले जीन्सची ओळख पटली अल्पावधीत ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे परंतु तुम्हाला माहीत आहे कोणत्याही डिसिज मध्ये डिफेक्टीव्ह असलेल्या जीनची कार्ये समजून घेणे जे तुम्ही पोझिशनल क्लोनिंग वापरून ओळखता त्याचा अजून बराच लांबचा पल्ला आहे अनेक अभ्यास आहेत तरीही लोक जीन्स समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या प्रकारचा एप्रोच स्थितीविषयक क्लोनिंगने खरोखरच जन्मपूर्व निदान करण्यात मदत केली आणि एखाद्या व्यक्तीला असे डिसिज असेल की नाही हे भाकीत करण्यात मदत झाली परंतु खरोखरच थेरपी बदलली नाही तो भाग अद्याप नाटकीयरित्या बदललेला नाही परंतु खरोखर निदान आणि इतर गोष्टींनी मदत केली आहे आणि लोक अनेकांना वाचवण्यास सक्षम आहेत हा उल्लेखनीय शोध आहे या काळात 1989 पासून आजपर्यंत जे काही घडले ते तंत्रज्ञानाच्या दृष्टीने जीनोमचे एनालिसिस करण्यास सक्षम असलेल्या मार्गांच्या दृष्टीने देखील एक क्रांती आहे या काळात घडलेल्या प्रमुख बदलांपैकी एक म्हणजे ह्यूमन जीनोम सीक्वेन्स प्रोजेक्ट पूर्ण करणे तर 2000 मध्ये आपण ह्यूमन जीनोमचा पहिला रफ द्राफ्ट पूर्ण केला आहे हे दोन मुद्दे आहेत एक सायन्स मध्ये आलेला आणि दुसरा नेचरमध्ये ज्याने खरोखरच आपल्या जीनोमच्या विविध पैलूंचे तपशीलवार वर्णन केले आहे जीन्सची संख्या किती गुंतागुंतीची कशी ढोबळमानाने काय असू शकते रिपीट होणारे घटक काय आहेत आणि जीनोम जीन्स क्रोमोझोम्समध्ये कसे क्लस्टर केले जातात कोणत्या क्रोमोझोम्सला जास्त संख्या मिळाली आहे जीनोम सिक्वेन्सिंगच्या बाबतीत काही क्रोमोझोम्स विशिष्ट आर्किटेक्चर आहे का या एप्रोचचा वापर करून अनेक पैलू शोधले गेले आहेत आणि आपल्याला माहित आहे की त्याचे जवळपास 3 बिलियन बेस आहेत आपल्या जीनोममध्ये मोठ्या प्रमाणात जीन्स असू शकतात अशी अपेक्षा लोक सुरुवातीला करत होते आता सध्याचा अंदाज 20 25 हजार जीन्स असू शकतो ही कमाल आहे तरीही आपल्याला सर्व जीन्स माहित नाहीत आणि सरासरी प्रति जीन्स 3000 न्यूक्लियोटाइड असू शकते आणि असेच आपल्याला हे देखील माहित आहे की दोन व्यक्तींमध्ये 99 9 समानता असू शकते आणि नंतर आपण चिंपांझी आपल्या प्रेडिसेसॉर आणि नंतर आपल्या जीनोमच्या 2 पेक्षा कमी प्रोटिन्ससाठी कोड करतो आणि अर्थातच सर्वात मोठ्या क्रोमोझोम्ससाठी क्रोमोझोम्स 1 मध्ये बहुतेक जीन्सची संख्या जास्त आहे आणि क्रोमोझोम्स Y ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये सर्वात कमी जीन्स आहेत आपल्याला माहित असलेल्या ह्यूमन जीनोमच्या संदर्भात महत्वाच्या मुद्द्यांपैकी हे काही ठळक मुद्दे आहेत आता परिणामस्वरुप आपल्याला आपल्या ह्यूमन जीनोमबद्दल बरीच माहिती आहे केवळ त्याच्या सीक्वेन्स बद्दलच नाही तर जीन्स कोणती आहेत ते कुठे आहेत काही वेगळे स्प्लाईस प्रकार आहेत का आणि इतर गोष्टींबद्दल देखील आपल्याला माहिती आहे तुमच्यासाठी एक्सप्लोर करण्यासाठी सुंदर साधने उपलब्ध आहेत मी फक्त त्यापैकी दोन सूचीबद्ध करत आहे एक म्हणजे UCSC जीनोम ब्राउझर आणि तुम्ही पाहू शकता की वेबसाइट येथे आहे आणि त्यावरून तुम्ही जीनोम कसा आहे हे समजण्यास सक्षम व्हाल तुम्हाला माहीत आहे की या भागात क्वेरी बॉक्स मध्ये तुम्ही या वर्गात चर्चा केलेली कोणतीही जीन किंवा तुम्हाला समजून घ्यायची असलेली कोणतीही गोष्ट जोडता आणि नंतर ते यासारखे दाखवेल ते खरोखर काय दर्शवते उदाहरणार्थ जर मी EPM2A नावाची क्वेरी दिली ज्यावर मी 20 वर्षांहून अधिक काळ काम करत आहे तर ते असे काहीतरी दाखवेल हे खरोखर काय दर्शवते की हे जीन या क्रोमोझोमच्या क्रोमोझोम 6 या भागाभोवती स्थित आहे ते नेमके स्थान दर्शवते ते कुठे आहे हे दर्शवते आणि ते cDNA देखील दर्शवते येथे जे दाखवले आहे ते म्हणजे हे एक्सॉन 1 एक्सॉन 2 एक्सॉन 3 एक्सॉन 4 आहे आणि नंतर तुमच्याकडे पर्यायी प्रोमोटर्स पर्यायी एक्सॉन आणि असेच वेगवेगळे ट्रान्सक्रिप्ट्स आहेत तर ते तुम्हाला माहिती देते इतकेच नाही तर ते तुम्हाला इतर प्राण्यांच्या जीनोम सीक्वेन्सनुसार समानता देखील देते उदाहरणार्थ रीसस जीनोम सीक्वेन्सची तुलना रीसस माकड माऊस कुत्रा हत्ती कोंबडी झेनोपस झेब्रा फिश आणि इतर अनेक मासे बरोबर लॅम्प्रे यांच्याशी केली जाते आपण येथे काय पाहू शकता की जीनोममध्ये असे सेगमेंट्स आहेत जे खूप जास्त प्रमाणात समानता दर्शवतात तुमच्याकडे जिथे एक्सॉन आहे तिथे तुमच्यात खूप जास्त प्रमाणात समानता आहे जिथे कोडिंग नसलेले सीक्वेन्स आहे तिथे तुम्हाला जास्त समानता दिसत नाही तर उत्क्रांतीच्या काळात जीनोममध्ये काही गोष्टी बदलल्या आहेत परंतु जर तुम्ही रीसस माकड सारख्या सर्वात जवळच्या स्पेसिसशी तुलना केली तर तुम्हाला असे आढळेल की नॉन कोडिंग भागात जेथे इंट्रोन्स आहेत तेथे देखील तुम्हाला जास्त प्रमाणात सीक्वेन्स समानता दिसते ते खरोखरच फूटप्रिंट दर्शविते जसे की म्हणजे तेथे योग्य भाग आहेत आणि ते देखील दर्शविते की उपस्थित असलेल्या रिपीट काय आहेत तर त्यास LINEs SINEs वगैरे नावाचे रिपीट्स म्हणतात हे रिपीट संपूर्ण जीनोमवर उपस्थित आहेत आणि आपण पाहू शकतो की असे अनेक भाग आहेत जे आपल्याकडे रिपीट आहेत तर लक्षात ठेवा आपण चर्चा केली आहे की काही वेळा जीन्सचे भाग डिलीट केले जातात आणि ते रीकरंट आहे म्हणजे ते पुन्हा पुन्हा घडते आणि ते होऊ शकते कारण तुम्ही ज्याला नॉन एलेलीक रीकॉम्बिनेशन म्हणता तेथे रिपीट घटक असतात आणि रीकॉम्बिनेशन दरम्यान दोन एलील्स होमोलॉगस एकत्र यावे लागतात आणि नंतर रीकॉम्बिनेशन काही वेळा ते मिसअलाइन होऊ शकतात परिणामी तुम्हाला नॉन एलेलिक रीकॉम्बिनेशन मिळू शकते आपण विविध प्रकारच्या म्युटेशन्स बद्दल बोलत असताना ही अशी गोष्ट आहे ज्यावर आपण चर्चा केली आणि तुम्ही पाहू शकता की रिपीट असलेले ते भाग कोठे आहेत आणि उदाहरणार्थ भारतीय लोकसंख्येमध्ये जीनचे हे विशिष्ट एक्सॉन आहे जे डिलीट केले जाते आणि आपण पाहू शकता की या एक्सॉनच्या बाजूने रिपीट घटक आहेत ज्यामुळे कदाचित अशा प्रकारचे डिलिशन्स होऊ शकते तर ही अशी काही माहिती उपलब्ध आहे जर तुम्ही एक प्रयोगशाळा चालवत असाल किंवा एखाद्या विशिष्ट जीनवर किंवा त्याच्या म्युटेशन्सवर संशोधन करत असाल जर तुम्हाला काही डिलिशन्स आढळले तर तुम्ही ताबडतोब या जीनोम ब्राउझरवर जाऊ शकता आणि क्रोमोझोमचा तो भाग किती गुंतागुंतीचा आहे हे समजू शकता आपण या सर्व गोष्टी पाहू शकतो तुम्ही येथे प्रत्येक शीर्षकावर क्लिक केल्यास ते तुम्हाला अधिक माहिती देईल आणि तुम्ही एनालिसिस करू शकता तर हा एक अतिशय शक्तिशाली ब्राउझर आहे जो तुम्हाला बायोइन्फॉरमॅटिक्स एनालिसिस वर आधारित सर्व माहिती देतो आणि तुम्ही येथे देखील पाहू शकता उदाहरणार्थ तुम्ही पहात असलेले पर्वत आहेत आणि हे भाग आहेत जेथे ते हिस्टोन मॉडिफिकेशन पाहत आहेत तर आपण क्रोमॅटिनबद्दल बोलतो क्रोमॅटिन मधील बदल बरोबर तर असे आहे की जीन्स सक्रिय किंवा निष्क्रिय असण्यासाठी तुमच्याकडे हिस्टोन प्रोटीनसह DNA आहे जे क्रोमॅटिन बनवते परंतु क्रोमॅटिन खूप कॉम्पॅक्ट किंवा खूप सैल आहे हे त्या भागातील जीन्स सक्रिय असले पाहिजे की सक्रिय नसावे यावर अवलंबून असते आणि लोकांनी क्रोमॅटिनमध्ये अशा प्रकारचे बदल कोणत्या भागात केले आहेत हे देखील पाहिले बरोबर आणि असे बदल देखील एपिजेनेटिक नावाच्या जीन्सच्या अभिव्यक्तीमध्ये बदल करू शकतात तर जे फील्डमध्ये येत आहे उदाहरणार्थ जरी तुम्ही तुमच्या जीनोमचे योगदान पुढच्या पिढीला देत असाल आणि या जीन्सची अभिव्यक्ती देखील तुम्ही कोणत्या प्रकारचा आहार घेता यावर अवलंबून असते जर मी एक मधुमेही व्यक्ती आहे तर पुढील पिढीमध्ये काही जीन्स ज्या प्रकारे व्यक्त होणार आहेत ते अशा प्रकारच्या मॉडिफिकेशनद्वारे सुधारित केले जातात ज्याचा आपल्याला विश्वास आहे तो आणखी एक पैलू आहे आणि ही सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे तुम्हाला माहिती आहे भरपूर माहिती उपलब्ध आहे जी आपल्याला आपले जीनोम समजण्यास खरोखर मदत करते तुम्ही एक्सप्लोर करा आणि शोधण्याचा प्रयत्न करा अगदी तुम्ही वेगवेगळ्या सीक्वेन्समध्ये वेगवेगळ्या स्पेसिसमध्ये तुलना करू शकता आणि ते काय आहे ते तुम्ही एक्सप्लोर करू शकता अशा प्रकारची माहिती देणारा दुसरा ब्राउझर म्हणजे अनसाम्बल हा युरोपमधील आहे दुसरा कॅलिफोर्निया सांताक्रूझचा आहे हे युरोपचे आहे ज्याला आपण "अनसाम्बल" जीनोम ब्राउझर म्हणतो आणि पुन्हा मी तुम्हाला साइट दिली आहे आणि पुन्हा ती तुम्हाला माहिती देते खूप वेगळ्या प्रकारची माहिती तुम्ही जाऊन एक्सप्लोर करू शकता तुम्हाला माहीत आहे की तुमच्या ब्राउझरमध्ये असलेले अनेक मनोरंजक पैलू तुम्ही एक्सप्लोर करू इच्छित असलेले अनेक पैलू तुम्हाला विविध स्पेसिसमध्ये जीनोम्स कसे समान आहेत जीन समृद्ध भाग कोणते आहेत आणि असे बरेच काही पहायचे आहे मी तुम्हाला एका विशिष्ट जीनचे उदाहरण देत आहे पुन्हा ते EPM2A जीन आहे मी ते क्वेरी म्हणून दिले आहे आणि हे विशिष्ट जीन विविध प्रकारचे ट्रान्सक्रिप्ट कसे बनवत आहे हे तुम्हाला सुंदरपणे देते अशा ट्रान्स्क्रिप्ट्स आहेत ज्यांना एक्सॉन 1 मिळाला आहे काहींना पर्यायी एक्सॉन 1 मिळाला आहे एक्सॉन 2 आणि 3 पुन्हा कॉमन आहे आणि मग अर्थातच तुमच्याकडे विविध ट्रान्स्क्रिप्ट आहेत जे वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन दर्शवतात तुम्हाला माहिती आहे की जे लोक एका विशिष्ट जीनचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आणि माहितीपूर्ण आहे आता हे सर्व बायोइन्फॉरमॅटिक्स एनालिसिसवर आधारित आहे आणि ते विविध प्रकाशनांमधून डेटा मिळवत राहतात येथे एकत्रित करण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर ते व्यवस्थित ठेवतात ही खरोखरच अशी गोष्ट आहे जी कोणासाठीही आहे आणि ती एक विनामूल्य साइट आहे तुम्ही जा आणि एक्सप्लोर करा तुम्हाला आपल्या जीनोमची बरीच वैशिष्ट्ये समजतील हेल्प फाइल्स आहेत परिचयात्मक विषय आहेत आणि आपण बरेच पेपर डाउनलोड करू शकतो आणि या दोन साइट्सवर जाणे आणि एक्सप्लोर करणे खरोखर फायदेशीर आहे आता आपण पोझिशनल क्लोनिंगवर चर्चा केली आहे ज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण ज्या मार्करचा वापर केला ते भाग कसे संकुचित करायचे ते आपण चर्चा केली आहे आणि नंतर तुम्ही जाऊन जीनोमिक फ्रॅगमेंट्समध्ये पहा फिजिकल सीक्वेन्सनुसार मार्कर रीअरेंज करा नंतर जीन्स ओळखा वगैरे हा एप्रोच प्री जीनोमिक आहे जीनोम सीक्वेन्स सोडण्यापूर्वी या प्रकारच्या शक्तिशाली ब्राउझरसह आता आपल्याला मार्करच्या फिजिकल सीक्वेन्सबद्दल काळजी करण्याची गरज नाही कारण ते जीनोममध्ये अचूकपणे ठेवलेले आहेत त्यामुळे आता तुम्हाला खरोखर काळजी करण्याची गरज नाही जर तुम्ही क्रोमोझोम्सच्या जीनचा एक विशिष्ट सेगमेंट भाग संकुचित करू शकत असाल तर तुम्ही लगेच या शक्तिशाली साइट्सवर जाऊन पाहू शकता की येथे कोणती जीन्स आहेत जीन्स डिस्कव्हरीची ही असेंबली लाइन जीनोमिक युगानंतरचे या स्लाइडमध्ये चित्रण केले आहे तुम्हाला अर्थातच रुग्णांचे क्लिनिकल एनालिसिस DNA संकलनापासून सुरुवात करावी लागेल आपल्याला मोठ्या संख्येने कुटुंबे ओळखावी लागतील आणि अर्थातच पेडीग्री एनालिसिस करणे आवश्यक आहे त्याशिवाय तुम्ही हे करू शकत नाही आपल्याला पेडीग्री पहावी लागेल इनहेरिटन्सची पद्धत काय आहे याचा अंदाज लावावा लागेल आणि अर्थातच लिंकेज अभ्यास करावा लागेल ऑटोझोमवर पसरलेल्या मोठ्या संख्येने मायक्रोसॅटेलाइट मार्कर घ्या जर ते ऑटोझोमल असेल तर X क्रोमोझोम्स X क्रोमोझोम्स असल्यास ते क्षेत्र संकुचित करण्याचा प्रयत्न करा बरोबर एकदा तुम्ही संकुचित केले की तुम्ही एखादा भाग जीनोमिक सेगमेंट ओळखू शकता त्यानंतर मी आत्ताच तुम्हाला वर्णन केलेले जीनोम ब्राउझर तुम्ही पाहू शकता म्हणून तर तुम्ही भाग पहा तेथे कोणते जीन्स आहेत ते तुम्हाला सांगेल की तेथे कोणते जीन्स आहेत बरोबर आणि मग तुम्ही तुमच्यासाठी कॅण्डीडेट ओळखू शकता आणि सीक्वेन्सने जाण्यासाठी किंवा तुम्हाला माहीत आहे तुम्हाला माहीत असलेला दुसरा नियमित एप्रोच लोक करतात कॅरिओटाइप करणे आहे आजही कोणतीही एबनॉर्मलिटी क्रोमोझोम मध्ये काही स्ट्रक्चरल बदल आहे का हे पाहण्यासाठी तुम्ही कॅरिओटाइपने सुरुवात करता जर बदल झाला असेल आणि नंतर म्हणजे एकापेक्षा जास्त रुग्ण ज्यांना एकाच डिसिजचा त्रास झाला आहे एकसारख्या स्ट्रक्चरल एबनॉर्मलिटीज असण्याची शक्यता आहे की तोच स्ट्रक्चरल बदल आहे ज्यामुळे डिसिज होतो तुम्ही क्रोमोझोम्सचे तुटणे कोठे झाले ट्रान्सलोकेशन कुठे झाले ते पहा यावरून तुम्हाला कोणता भाग आहे हे कळते ते तुम्हाला या विशिष्ट स्टेपवर देखील घेऊन जाते जे कॅण्डीडेट जीनोमिक क्षेत्र आहे पुन्हा तुम्ही जीनोम ब्राउझरवर जाऊन या सर्व गोष्टी पाहू शकता मग तुम्हाला ओळखावे लागेल किंवा कॅण्डीडेट निवडावा लागेल 20 जीन्स असू शकतात 30 जीन्स असू शकतात तुम्हाला प्राधान्य द्यावे लागेल काही उचलावे लागतील उदाहरणार्थ मी त्वचेवर परिणाम करणारा डिसिज पाहत आहे म्हणून मी कॅण्डीडेट म्हणून ज्या जीनचा विचार करेन ते त्वचेच्या टिश्यूमध्ये व्यक्त होणारे जीन्स आहेत त्वचेच्या टिश्यूमध्ये जीन्स व्यक्त न केल्यास डिसिजस कारणीभूत असण्याची शक्यता कमी असते पण ते एक स्रावित प्रोटिन्स असू शकते तुम्हाला माहिती आहे कुठेतरी व्यक्त केले जाते प्रोटिन्स निर्यात केली जाते ती कार्य करू शकते म्हणजे विशिष्ट टिश्यू आहे ते कोणत्या प्रकारचे प्रोटिन्स कोड करतात जेव्हा तुम्हाला पहाता आणि नंतर त्याचा कॅण्डीडेट म्हणून विचार करता तर कॅण्डीडेट ओळखण्यासाठी त्यांना रेखाटण्यासाठी आणि नंतर म्युटेशन्स स्क्रीनिंग करण्यासाठी लोक अनेक पद्धती वापरतात आपण रुग्णामध्ये त्या विशिष्ट जीनचा सीक्वेन्स लावतो तुम्हाला माहिती आहे आपण प्रत्येक कुटुंबा मधील एक रुग्ण घेतो आणि जाऊन म्युटेशन्स स्क्रीनिंग करतो जर तुम्हाला काही म्युटेशन्स आढळले असेल तर तुम्ही खात्री बाळगू शकता की ते म्युटेशन्स किंवा ते जीन आहे ज्यामुळे डिसिज होतो जर तुम्हाला एकच जीन्स अनेक कुटुंबांमध्ये डिफेक्टीव्ह असल्याचे आढळून आले सर्वांना समान डिसिज आहे तर तुम्हाला हे सांगणे अधिक मजबूत होईल की या जीनमुळेच हा डिसिज होण्याची शक्यता आहे परंतु शेवटी आपल्याला आढळणारे म्युटेशन्स विशेषत डॉमिनंट डिसऑर्डरमध्ये जेथे बदल आपणास रेसेसिव्ह डिसिज दिसतो तसे नसतात हे वॅलिडेट करणे आवश्यक आहे ते जीन्स डिलीट केले जाते किंवा नॉनसेन्स म्युटेशन होते हे खरोखर लॉस ऑफ फंक्शन आहे तुम्हाला खात्री आहे की डिसिज होतो परंतु जर तुमच्यामध्ये अमिनो ऍसिड बदलणारे बदल होत असतील तर तेच जीन्स डिसिजला कारणीभूत आहे की नाही हे सांगणे अत्यंत कठीण होऊन जाते तुम्ही त्याची आता पारख करता उदाहरणार्थ तुम्ही प्रोटिन्स किंवा त्याचे कार्य सेल स्तरावर तपासता सेल बायोलॉजी एनिमल मॉडेल तयार करतो जे की आपण माऊसबद्दल चर्चा केली आहे किंवा तेथे अधिक शक्तिशाली मॉडेल आहेत उदाहरणार्थ झेब्रा फिश तुम्हाला माहिती आहे एक फिश बरोबर जो तुम्हाला विकासाच्या अनेक प्रक्रियेबद्दल बोलतो जर तुम्ही कन्जेनिटल समस्या पाहत असाल तर तुम्ही झेब्रा फिश वगैरे वापरून त्यांची सहज तपासणी करू शकता आणि जर या ऑर्गॅनिजमच्या जीनोममध्ये तुम्ही अशा प्रकारच्या बदलाची नक्कल रिकॅपिच्युलेट करू शकता आणि तुम्ही ह्यूमन्समध्ये काही फिनोटाइप डिफेक्टसचे रिपीट करू शकता मग आपण अधिक निश्चित व्हाल की हे जीन आहेत ज्यामुळे डिसिज होतो अशा प्रकारे आजकाल जीन्स शोधली जात आहेत डिसिजसाठी जीन्स ओळखली जात आहेत आणि तुम्ही ज्या डिसिजचा अभ्यास करत आहात त्या डिसिज मधील त्यांच्या भूमिकेसाठी जीन्सचे प्रमाणीकरण केले जात आहे तर हा फ्लो चार्ट आहे आणि आता तुम्ही समजू शकता की गोष्टी कशा बदलल्या आहेत साध्या जीनोमिक लायब्ररी मधून तुम्ही ज्याला जीनोमिक चालणे म्हणता ते करा कॉन्टिग बनवा आणि नंतर जीनचे क्लोनिंग करा आता सर्वकाही एक क्लिक दूर आहे एकदा तुम्ही 30 मिनिटांत मॅपिंग केल्यावर तुम्ही त्या भागात कोणती जीन्स आहेत हे ओळखू शकता कारण आपण चर्चा केलेल्या अशा प्रकारच्या ब्राउझरद्वारे आपल्या सर्वांना उपलब्ध असलेल्या शक्तिशाली माहितीमुळे तुम्ही पुढे नंतर या ब्राउझरमध्ये पाहू शकता जे तुम्हाला अधिक माहिती देतील आता या सर्व माहितीबद्दल आपण बोलतो हे वेगवेगळे स्प्लाईस रूपे आहेत का तुम्हाला माहिती आहे का यामधील कॉन्झरवेशन काय आहे मी म्हणालो की असे भाग आहेत ज्याचे ह्यूमन्ससह फिशच्या क्रोमोझोम्स सोबत सीक्वेन्स खूप समान आहे ते तुम्हाला काय सांगते हे तुम्हाला सांगते की हे जीनच्या कार्यासाठी खूप महत्वाचे आहेत तर त्यामुळेच सीक्वेन्स फारसा बदलला नाही तर जीनोमिक्स नावाच्या सायन्सच्या नवीन ब्रँडमुळे हे आले आहे खरे तर हे केवळ जीनोमिक्स नाही याला ओम्स चे युग म्हणतात जिथे तुमच्याकडे जीनोम किंवा जीनोमिक्स नावाचे फील्ड आहे जे मुळात जीनोम किंवा ऑर्गॅनिजमच्या संपूर्ण जेनेटिक मेकअपवर अभ्यास करते आणि नंतर तुमच्याकडे ट्रान्सक्रिप्टोम देखील आहे हे तुमच्या क्रोमोझोम्सच्या सर्व ट्रान्सक्रिबड्ड सेगमें रिप्रेझेन्ट करतात आणि प्रोटीओम हे तुमच्या शरीराचे सर्व ट्रान्सलेटेड प्रॉडक्ट आहे तर हे असे आहे फरक काय आहे फरक हा आहे की जीनोम स्थिर आहे तुम्हाला माहीत आहे की मी माझ्या DNA मधून काढलेले माझ्या त्वचेच्या पेशी म्हणा आणि त्याची तुलना केली उदाहरणार्थ माझ्या तोंडात माझ्या बकलमध्ये असलेले माझे एपिथेलियम DNA फार वेगळे असणार नाही ते बरेचसे एकसारखे असणार आहे पण जर मी बकलमधून RNA वेगळे केले तर तुम्हाला माहिती आहे एपिथेलियम त्याची माझ्या त्वचेच्या पेशीशी तुलना केली तर ते खूप खूप वेगळे असेल बरोबर तर DNA खूपच स्थिर आहे इम्यून सेलची संघटना खूप वेगळी असते याशिवाय वय किंवा टिश्यू प्रकार किंवा कोणत्याही गोष्टीनुसार ते फारसे बदलत नाही परंतु त्याशिवाय तुम्हाला खरोखर फारसा बदल दिसत नाही पण त्याच टिश्यूमध्ये असलेला RNA वयाबरोबर तो वेगळा असणार आहे उदाहरणार्थ तुम्ही बघा तुमच्यापैकी बहुतेक तरुण आहेत तुम्ही आपल्या त्वचेकडे पाहता तुम्हाला माहीत आहे ते खूप व्रीन्कल फ्री चमकणारे आणि असेच बरेच काही असेल तुम्ही आजोबा आणि आजीकडे पहा व्रीन्कल्स पडतील चमकणार नाही आणि एक दिवस तुमची त्वचाही अशी होईल हे घडत असलेल्या बदलामुळे सेलमध्ये आणि प्रोटिन्समुळे तुम्ही बनवलेल्या RNA मुळे व्यक्त होणाऱ्या जीन्समुळे घडते तर वयानुसार टिश्यूमध्येही अभिव्यक्तीच्या पॅटर्नमध्ये तात्पुरता बदल होतो बरोबर ते खूप खूप डायनॅमिक आहे तो काळाबरोबर बदलू शकतो जीन्स ज्या प्रकारे व्यक्त केली जातात उदाहरणार्थ हिवाळ्याचा काळ जेव्हा खूप थंड असतो त्वचेची पेशी उन्हाळ्याच्या वेळेपेक्षा वेगळी असते इत्यादी तर ते ट्रान्सक्रिप्टोम बद्दल आहे मग तुमच्याकडे अर्थातच प्रोटीओम आहे असे आहे की जर मी ट्रान्सक्रिप्टोम पाहिला असेल तर मी प्रोटीओम का पाहावे कारण मला माहित आहे की हे व्यक्त केलेले जीन्स आहे म्हणून तर ते प्रोटिन्स तेथे असले पाहिजेत परंतु प्रोटिन्स उपस्थित आहेत की नाही फक्त हेच नाही प्रोटिन्स कार्यशील आहे की नाही हे देखील आहे तेथे प्रोटिन्स असू शकते परंतु कार्यक्षम नाही तुम्हाला ते कसे कळले प्रोटिन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे प्रोटिन्स सुधारित होतात याला पोस्ट ट्रान्सलेशनल मॉडिफिकेशन असे म्हणतात आणि हे बदल डायनॅमिक आहेत तुमच्या mRNA एक्सप्रेशनपेक्षा जास्त डायनॅमिक आहेत तुम्हाला माहिती आहे तेथे सिग्नलिंग कॅस्केड होते जे घडते एक क्रॉस टॉक होते आणि नंतर प्रोटिन्स कार्यशील अकार्यक्षम बनते आणि प्रोटिन्समध्ये अशा प्रकारचे बदल पाहता त्या फील्डला प्रोटीओम म्हणतात लोक विविध पैलूंकडे पहात आहेत जसे की ते स्थिर सीक्वेन्स जीनोम सीक्वेन्स कडे पहात आहेत परंतु ते खूप माहिती देते कारण ते बदलले नाही आता तुम्ही वेगवेगळ्या लोकसंख्येची तुलना करू शकता आणि माझ्याशी कोण अधिक संबंधित आहे ते पाहू शकता किंवा मी ट्रान्सक्रिप्टोम पाहू शकतो समान टिश्यूमधील ट्रान्सक्रिप्शनल स्थिती परंतु भिन्न स्थिती मध्ये आणि नंतर ते काय आहे ते पहा उदाहरणार्थ संक्रमित असंक्रमित समान टिश्यू मी ट्रान्सक्रिप्ट मध्ये पाहू शकतो आणि संसर्गामुळे काय बदलले आहे ते पाहू शकतो आणि नंतर तो बदल संसर्गाचे कारण आहे की त्याचा परिणाम आहे याचा उलगडा करू शकतो किंवा मी प्रोटीओममध्ये पाहू शकतो जे तुम्हाला पुन्हा सांगेल की तुमचे मेटाबोलिसक क्रियाकलाप कसे आहे आणि ते माझे फिजियोलॉजि कसे बदलू शकते इत्यादी तर ते प्रोटीओम आहे तर गोष्टी बदलल्या आहेत लोक आता सर्व प्रोटिन्सच्या सर्व सीक्वेन्सच्या जागतिक पैलूकडे पहात आहेत आणि ते कसे बदलते आणि ते आपल्या सामान्य आरोग्यासाठी किंवा डिसिजच्या स्थितीत कसे योगदान देऊ शकते हे समजून घेण्याचा प्रयत्न करतात आपण ह्यूमन जेनेटिक्सबद्दल बोलत आहोत म्हणून तर ते सर्वात जास्त बहुतेक ते जीनोमशी संबंधित आहे म्हणून त्याला जीनोमिक्स म्हणतात तर लोक ऑर्गॅनिजमच्या संपूर्ण जेनेटिक रचनेचा अभ्यास करतात आणि नंतर तुम्हाला माहिती आहे की व्यक्तींमध्ये बदल किंवा फरक आहे का लोकसंख्येमधील फरक आणि काही वेळा स्पेसिसमध्ये फरक आहे का ते पाहण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळे त्यांना त्यातील काही नवीन अंतर्दृष्टी मिळेल हे एक नवीन क्षेत्र आहे तर जेव्हा तुम्ही जीनोम सीक्वेन्सची एकमेकांशी तुलना करता तेव्हा याला कंपॅरेटिव्ह जीनोमिक्स म्हणतात उदाहरणार्थ जीनोममधील तुलना मी तुलना करू शकतो उदाहरणार्थ क्रोमोझोम 1 ची क्रोमोझोम 22 शी तुलना करू शकतो क्रोमोझोम 1 खूप मोठा आहे क्रोमोझोम 22 खूप लहान आहे तर या दोघांमध्ये काही फरक आहे का उदाहरणार्थ क्रोमोझोम 9 अनेकदा का डिलीट केले जाते आणि परिणामी किंवा ट्रान्स्लोकेशन केले जाते परिणामी विशिष्ट कॅन्सर का होतो त्या क्रोमोझोमसाठी वेगळे असे काही आहे का जे त्यास इतर क्रोमोझोमपेक्षा अधिक ठिसूळ बनवते तर मी विशिष्ट स्पेसिसच्या जीनोममध्ये पाहू शकतो जीनोममध्ये मी समजू शकतो आणि एक्सट्रापोलेट करू शकतो किंवा मी स्पेसिसमध्ये तुलना करू शकतो आता माझ्याकडे माऊसचा जीनोम आहे माझ्याकडे ह्यूमन जीनोम आहे मी तुलना करू शकतो आणि माऊसला शेपूट का आहे याचा उलगडा करू शकतो परंतु मी ते करणार नाही त्याचप्रमाणे मी माकड आणि ह्यूमन्स यांच्यात तुलना करू शकतो आणि त्यातून काय फरक पडतो ते पाहू शकतो तुम्ही माकडाचा अभ्यास का करू शकलात तर माकड आपला अभ्यास का करू शकत नाही आपल्या जीनोममध्ये असे काय दिले आहे जे आपल्याला पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली स्पेसिस बनवते किंवा व्यक्तींमधील तुलना करते मी माझ्या मित्रासारखा तेजस्वी का नाही त्याला ही लेक्चर्स माझ्यापेक्षा चांगली समजतात पण मला नाही त्याला अधिक चांगले बनवणारे काही आहे का कारण जीनोम ज्या प्रकारे रचना आहे एखाद्या व्यक्तीकडे बघता येते किंवा सेलच्या स्थितीत तुलना करता येते एक नॉर्मल सेल कॅन्सर सेल त्यांच्या जीनोममध्ये असे काही घडते का ज्यामुळे कॅन्सरची निर्मिती होते आपल्याला माहित आहे की जीनोममध्ये बदल होतात ज्यामुळे कॅन्सर होतो आणि नंतर आपण सर्व माहिती एकत्रित करू शकतो आपण उदाहरणार्थ विविध स्पेसिसमध्ये पाहू शकतो अशा प्राण्यांच्या स्पेसिस आहेत ज्यांना कॅन्सर असल्याचे ज्ञात आहे ज्यांना कॅन्सर आहे हे ज्ञात नाही त्यांना कॅन्सर कधीच होत नाही पण माणसांना कॅन्सर होतो आपल्या जीनोममध्ये असे काही आहे का जी आपल्याला ससेप्टेबल बनवते किंवा कॅन्सर होण्याचा धोका आहे आपण अभ्यास करू शकतो की जीनोममधील फरक कॅन्सर होण्यास कसा हातभार लावू शकतो किंवा जीनोममध्ये असा बदल होतो अगदी एखाद्या व्यक्तीमध्ये विशिष्ट टिश्यूमध्ये देखील काही बदल घडतात परिणामी तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो तर त्यामुळे तुम्ही ही माहिती एकत्रित करू शकता आणि तुम्ही पहात असलेल्या विशिष्ट प्रॉपर्टीमध्ये जीनोम कसा योगदान देऊ शकतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करू शकता म्हणूनच हे महत्त्वाचे आहे की तुम्ही तुमचे सीक्वेन्स एनालिसिस केवळ माणसांपुरतेच मर्यादित ठेवू नका तुमच्याकडे अर्थातच सायन्समध्ये जाहीर झालेला ह्यूमन जीनोम सीक्वेन्स आहे परंतु तुमच्याकडे इतर अनेक स्पेसिस आहेत ज्यांचा सीक्वेन्स आता केला गेला आहे तुमच्याकडे माऊस आहे आपल्याकडे माऊस आहे लोकांकडे चिकन जीनोमचा सीक्वेन्स चालू आहे आता पांडासाठीही सीक्वेन्स उपलब्ध आहेत ज्या स्पेसिस चीनसाठी युनिक आहेत तर त्यांनी सीक्वेन्स केले आहेत व इत्यादी यावरून तुम्हाला हे समजू शकते की हा सीक्वेन्स स्पेसिसच्या काही असमानतेमध्ये कसा योगदान देऊ शकतो किंवा ते कसे विकसित झाले हे देखील समजून घेण्यासाठी आणि यामुळे आपल्याला काही वैद्यकीय प्रासंगिकता देखील असू शकते तेथेच सीक्वेन्स प्रोजेक्ट हे ह्यूमन्सच्या पलीकडे गेले आहेत त्यांनी माऊस कोंबडी इत्यादींकडे पाहिले आणि आपला जीनोम समजून घेत गेले जीनोम खूप गुंतागुंतीचा आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे आपल्या जीनोमच्या फक्त 2 आहे किंवा त्यापेक्षा कमी जीन्स सीक्वेन्स किंवा नियामक सीक्वेन्स काही कार्यात्मक स्वरूप असू शकतो उरलेल्याला नॉन कोडिंग DNA म्हणतात हा DNA सीक्वेन्स काय संदेश देतो हे आपल्याला खरोखर माहित नाही नक्कीच त्यांचे काही कार्य असावे अन्यथा ते गमावले असते बरोबर तर ते तिथे आहेत कारण त्यांचे काही कार्य आहे आपल्याला माहित नाही तर कंपॅरेटिव्ह जीनोमिक्सचे सर्वात मोठे योगदान म्हणजे जीनोम सीक्वेन्समध्ये लपलेले ठराविक संदेश ओळखणे कारण हे सीक्वेन्स आहेत विशिष्ट सिग्नेचर आपण तुलना केल्याशिवाय आपल्याला समजत नाहीत उदाहरणार्थ आपण मी फक्त काही काल्पनिक सीक्वेन्स दिलेला आहे हा ह्यूमन्स आणि माऊस यांच्यातील क्रोमोझोम्सचा समान सेगमेंट आहे जर तुम्ही बघितले तर तुम्हाला हे समजणे फार कठीण जाईल की काय आहे या दोघांमध्ये काही साम्य आहे का या दोघांमध्ये साम्य नाही असे काही आहे का हे अत्यंत अवघड आहे परंतु जर तुम्ही काळजीपूर्वक एनालिसिस केले तर तुम्हाला काही एकसारख्या सिग्नेचर्स सापडतील त्यामध्ये काहीतरी लपलेले आहे बरोबर जे खरोखर मदत करते तर हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही दोन भिन्न सीक्वेन्सची तुलना करता जर तुम्ही तुलना केली नाही तर अशा प्रकारच्या सिग्नेचर ज्या दोन स्पेसिसमध्ये सामान्य आहेत तुम्ही काही तरी गमावणार आहात तिथेच कंपॅरेटिव्ह जीनोमिक्स खरोखर मदत करतात हे कोडिंग सीक्वेन्स नाहीत हे कोडिंग सीक्वेन्सच्या पलीकडे असलेले सीक्वेन्स आहेत आणि जीन्समध्ये जीन्स ज्या प्रकारे व्यक्त होतात किंवा जीनोम ज्या प्रकारे व्यक्त होतात त्यामध्ये मोड्युलेट करण्यात त्यांची नियामक भूमिका असू शकते तर विविध प्राण्यांच्या जीनोम सीक्वेन्स ह्यूमन्ससह मॉडेल सिस्टम मधील ही तुलना तुम्हाला स्वाक्षऱ्यांचे संवर्धन कसे करता येते किंवा याचे कार्य काय असू शकते याबद्दल थोडी समज देते परंतु आपल्याला प्रमाणित करणे आवश्यक आहे तिथेच मॉडेल सिस्टम खरोखर मदत करतात तर येथे जे दाखवले आहे ते अशा प्रकारच्या तुलना जीनचा अपस्ट्रीम नियामक सीक्वेन्स आहे उदाहरणार्थ SOX B हे एक जीन आहे येथे त्यांनी काय केले आहे तुम्हाला माहिती आहे एक असा भाग आहे जो SOX B2 कोडींग सीक्वेन्सच्या पलीकडे आहे ज्याची त्यांनी ह्यूमन्स झेब्रा फिश अँफिऑक्सेस मधील विविध स्पेसिसमध्ये तुलना केली हे प्रिमिटिव्ह व्हर्टीब्रेट्स पैकी एक आहे आणि नंतर इतर अनेक जसे की एकिनोडर्म आणि इतर अनेक खालच्या स्थरातील स्पेसिस तर त्यांनी काय केले ते म्हणजे त्यांनी सीक्वेन्स पाहिला त्यांनी तुलना केली आणि तुम्ही पाहू शकता की एक सेगमेंट आहे जो अत्यंत संरक्षित आहे येथील शिखर त्या समान सीक्वेन्स रिप्रेझेन्ट करते आणि अंतर देखील अत्यंत महत्वाचे आहे तुमचा जीन्स सीक्वेन्स येथे आहे तुम्ही कोडिंग सीक्वेन्स पाहू शकता हे सर्वांमध्ये संरक्षित आहे कारण कोडींग सीक्वेन्स संरक्षित करणे अपेक्षित आहे त्यांना प्रोटिन्ससाठी कोड करावे लागेल कोडॉन व्यवस्थित ठेवला गेले पाहिजे परंतु येथे मनोरंजक गोष्ट म्हणजे त्या डाउनस्ट्रीममध्ये आपल्याकडे अद्याप काही विशिष्ट सीक्वेन्स आहे जो कोडिंग नाही परंतु ते खूप महत्वाचे आहेत आता तुम्ही हे करू शकता की तुम्ही जीनोममधील हा भाग डिलीट करू शकता आणि नंतर तो प्रगती आहे की नाही ते पाहू शकता कारण हे जीन्स प्रगती मध्ये सामील आहे आणि त्याचा परिणाम होतो उदाहरणार्थ कोणत्याही प्रगतशील मॉडेलमध्ये उदाहरणार्थ तुम्ही झेब्रा फिश वापरू शकता आणि नंतर ते बदल होते का नाही ते दाखवू शकता आणि लोकांनी देखील ते स्वॅप करण्याचा प्रयत्न केला आहे की नाही हे दर्शवू शकता उदाहरणार्थ तेथे ह्यूमन DNA सीक्वेन्स वापरा आणि ते जीन्स चालविण्यास सक्षम आहे की नाही ते पहा आणि हे येथे सुंदरपणे दाखवले आहे कंपॅरेटिव्ह जीनोमिक्सने आपल्याला विशिष्ट नियंत्रण घटक ओळखण्यात कशी मदत केली आणि त्यांचे कार्य काय आहे हे समजून घेण्यासाठी मॉडेल सिस्टमने आपल्याला कशी मदत केली हे तुम्ही पाहू शकता आता हे आपल्यासाठी अगदी स्पष्ट आहे असे असल्यास एखाद्या मृतामध्ये एक जीन्स डिफेक्टीव्ह आहे आता तुम्ही काय कराल तुम्ही तुमची म्युटेशनल स्क्रीनिंग कोडिंग फक्त सीक्वेन्स पर्यंत मर्यादित ठेवणार नाही आता तुम्हाला माहित आहे की हा भाग जीनच्या खाली आहे तो त्याच्या कार्यासाठी खूप महत्वाचा आहे म्हणून तर आता मी तेथे म्युटेशन्स देखील शोधणार आहे जर हा भाग डिलीट केला गेला तर कदाचित जीन व्यक्त होणार नाही तर अशा प्रकारचे एनालिसिस तुम्हाला जीनोम मधील बदल जीन्सच्या कार्यपद्धतीत कसे फेरफार करू शकतात आणि ते पॅथॉलॉजीमध्ये कसे योगदान देऊ शकतात याचा उलगडा करण्याची शक्ती देते तर त्यामुळे ह्यूमन जीनोमिक्स केवळ आजारा पुरते मर्यादित नाही जे तुम्ही बरे नसाल किंवा डिसिज असेल हे डिसिजच्या पलीकडील बाब आहे आपण आपल्या निरोगीपणाकडेही पाहतो जसे की आपण आपल्या प्रेडिसेसॉरच्या तुलनेत होमो सेपियन्स म्हणून इतके यशस्वी का आहोत बरोबर मी अशाच एका उदाहरणाबद्दल बोलणार आहे ज्याने खरोखरच आपण एवढे शक्तिशाली स्पेसिस कसे बनलो हे समजण्यास मदत केली हे जीनोम पाहून आणि स्कल व्हॉल्युम च्या प्रॉपर्टीशी तुलना करून जर तुम्ही आपल्या जवळून संबंधित प्राइमेट्स कडे पाहिले तर तुम्ही गोरिलाकडे पहात आहात तुम्ही ओरांगुटानकडे पहात आहात इतर अनेक स्पेसिस खरोखर मोठे आहेत त्यांचे डोके मोठे आहे आणि ते शारीरिकदृष्ट्या खूप चांगले आहेत आणि तुम्ही असे गृहीत धराल की त्यांचा ब्रेन मोठा आहे कारण त्यांचे डोके मोठे आहे पण तसे होत नाही जर तुम्ही ब्रेनच्या आकारमानाशी स्कलच्या आकारमानाची खरोखरच तुलना केली तर आपल्याला असे आढळून येईल की होमो सेपियन म्हणजे ह्यूमन्स आहेत आपल्या जवळील संबंधित स्पेसिसच्या तुलनेत सर्वात मोठे आकारमान आहे हे या विशिष्ट प्रॉपर्टीमुळे आहे आपण येथे दोन भिन्न स्पेसिसचे स्कल दाखवले आहे डावीकडे होमो सेपियन्स ह्यूमन्स आणि उजवीकडे आपल्याकडे एप्स चे एक आहे बरोबर स्कल मोठे आहे पण काय आहे तुम्ही इथे लक्षात घेऊ शकता की स्कलच्या दोन्ही बाजूला तुमच्याकडे मोठी पोकळी आहे बरोबर परिणामी एप्सच्या स्कलमध्ये ब्रेनसाठी उपलब्ध आतील जागा धोक्यात येते तुमच्याकडे पोकळी का आहे त्यांच्याकडे खूप मजबूत शक्तिशाली जबडा असल्यामुळे आणि जबडा कार्य करण्यासाठी ते खालच्या जबड्याला स्कलच्या स्नायूंच्या संचासह जोडते जे एप्सना त्यांच्या प्राइमेट्सना ताकद देते तर त्यामुळे ते त्यांच्या जबड्याने नारळही फोडू शकतात मुळात आपण गमावलेली ही गोष्ट आहे परिणामी तुम्हाला माहीत आहे आपले स्कल त्यांना स्नायू जोडण्यासाठी आपल्याकडे एप्ससारखे खाच असण्याची गरज नाही आणि कदाचित आपण गमावले आहे म्हणजे आपल्याला निश्चितपणे माहित नाही परंतु आपण यावर विश्वास ठेवतो आणि परिणामी आपण आपल्या स्कलचा जास्त भाग ब्रेनने अधिक प्रमाणात व्यापू शकतो आणि अशा प्रकारची सूचना पुन्हा कंपॅरेटिव्ह जीनोमिक्स मधून आली आहे तर लोकांकडे ही नेचर समस्या आहे 2004 मध्ये एक लेख प्रकाशित केला होता ज्यामध्ये हे दाखवले होते की उदाहरणार्थ मायोसिन जीन्स जो तुम्हाला माहीत आहे स्नायूंच्या टिश्यूमध्ये समृद्ध असलेले प्रोटिन तुम्ही येथे पाहत असलेल्या अशा म्युटेशन्स मधून गेले तुम्ही पाहू शकता की हे ह्यूमन्स आहे आणि इतर सर्व माकडांच्या स्पेसिस ज्या येथे दाखवल्या आहेत आणि त्या नॉन ह्यूमन आहेत बरोबर तर त्यामुळे तुम्ही पाहू शकता की प्रोटिन्सच्या कार्यपद्धतीत बदल केला आहे आणि परिणामी कदाचित ते कमकुवत झाले आहे त्यामुळे स्कल वाढण्यास मुभा मिळते आणि आपला ब्रेन मोठा आहे ज्यामुळे उदाहरणार्थ आपल्या तडजोड केलेल्या कार्याची काळजी घेण्यासाठी साधनांसह कदाचित आपल्याला याची मदत झाली असेल कदाचित तुम्ही आपल्या जबड्याने काहीही कापू शकत नसाल परंतु आपण साधने बनवू शकतो आणि ते तोडू शकतो तर हा ह्यूमन ब्रेन ह्यूमन स्कल व्यापू शकतो किंवा जवळजवळ त्याच प्रकारच्या स्कलमध्ये मोठा ब्रेन कसा असू शकतो हे दाखवण्यासाठी हे पुन्हा एक उदाहरण आहे हे एक प्रकारचे उदाहरण आहे जे आपल्याला सांगते की कदाचित आपण आपल्या जबड्याची ताकद गमावली आहे परंतु तडजोड म्हणून आपल्या स्कलने आता मोठा ब्रेन दिला आहे परिणामी आता आपण खूप वेगळ्या पद्धतीने विचार करू शकलो आहोत आपल्याकडे आता साधने बनवण्याची आणि काळजी घेण्याची क्षमता आहे आणि कदाचित आपण आता जसे आहोत तसे विकसित झाले आहे तर आपण आपल्या प्रेडिसेसॉर पासून कसे उत्क्रांत झालो आहोत याविषयी देखील चर्चा आहे परंतु जीनोम सीक्वेन्स आपल्याला लोकसंख्या म्हणून आपण कसे विकसित झालो हे समजून घेण्यास देखील मदत करते तर हे पुन्हा नेचर प्रकाशन आहे जे ह्यूमन्स किंवा लोकसंख्या भारतीय लोकसंख्येबद्दल बोलते इतरांच्या तुलनेत भारतीय किती वेगळे आहेत आणि त्यांनी जीनोम सीक्वेन्स त्यातील फरक पाहिला हायपोथेसिस असे आहे की आपल्याकडे सुरुवातीला दोन लोकसंख्या होत्या एक जी भारताच्या उत्तरेकडील भागाला अँसेस्ट्रल नॉर्थ इंडियन म्हणून तर संबोधले जाते आणि अँसेस्ट्रल साऊथ इंडियन लोकसंख्या आणि आज पहात असलेली सर्व लोकसंख्या या सर्वांच्या मिश्रणातून निर्माण झाली आहे अशा प्रकारच्या शक्तिशाली जीनोम एनालिसिसवर आधारित ही परिस्थिती आहे ते अशा प्रकारच्या एनालिसिसमधून बाहेर आले आहे भारतीय लोकसंख्येची अशी दोन अँसेस्ट्रल लोकसंख्या होती ज्याला तुम्ही अँसेस्ट्रल नॉर्थ इंडियन किंवा अँसेस्ट्रल साऊथ इंडियन म्हणता अशा प्रकारच्या सूचना तुम्हाला खरोखर कशा येतात हे आपल्या जीनोममध्ये असलेल्या भिन्नतेतून आले आहे लक्षात ठेवा आपण जसे म्हटल्याप्रमाणे आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्यापेक्षा खूप वेगळा आहे म्हणजे प्रत्येक इतर व्यक्ती बरोबर खूप भिन्न तुमची एक युनिक जेनेटिक ओळख आहे आणि हे आपल्या जीनोममध्ये असलेल्या सामान्य भिन्नतेमुळे आहे आपल्या जीनोममध्ये विपुल वैविध्य आहे आणि ही भिन्नता आपल्याला केवळ युनिकनेस एक प्रॉपर्टी देत नाही तर सामान्य आजारासाठी महत्त्वाचे रिस्क फॅक्टर म्हणून ही काम करू शकतात उदाहरणार्थ ही एक क्लासरूम आहे तुमच्यापैकी 40 जण म्हणजे माझ्याकडे 40 विद्यार्थी आहेत त्यापैकी एक शिंकतो दोन दिवसात जसे की त्यांच्यापैकी आणखी 10 जणांना सर्दी होणार आहे बरोबर इतरांना का नाही झाले तर हे तुमच्या जीनमधील फरकामुळे असू शकते जीनोम जे तुम्हाला काहींसाठी प्रतिकार देते आणि काहींसाठी तुम्हाला संवेदनशीलता देऊ शकते तर हे असे आपण सामान्य डिसिजबद्दल बोलतो जेव्हा आपण सामान्य डिसिजबद्दल बोलतो तेव्हा हे कॉम्प्लेक्स डिसिज आहेत म्हणजे पॉलीजेनिक आहेत तुमचा डिसिज अनेक जीन्समुळे आहे आणि प्रत्येक जीनचे अनेक प्रकार आहेत भिन्नतेच्या कॉम्बिनेशनमुळे डिसिज होऊ शकतो ते कसे आहे आपण येथे स्पष्ट करू शकतो उदाहरणार्थ तुमच्याकडे जीन A आहे आणि A जीनमध्ये अनेक भिन्न एलील असू शकतात आणि हे डिसिज होण्यास कारणीभूत असलेल्या एलीलपैकी एक असू शकते त्याचप्रमाणे आपल्याकडे B जीन आहे ज्यामध्ये अनेक एलील देखील असू शकतात हे B आहे आणि हे एलील त्यात योगदान देते तर जेव्हा तुमच्याकडे एकापेक्षा जास्त जीन्स असतात आणि एक एलील एकत्र येतात तेव्हा तुमच्याकडे एक फिनोटाइप असू शकतो आणि हा फिनोटाइप तीन जीन्सच्या योगदानामुळे निर्माण होतो पण हे एक साधे मॉडेल आहे ते त्यापेक्षा जास्त असू शकते याव्यतिरिक्त पर्यावरण असू शकते उदाहरणार्थ जेव्हा येणारा सूक्ष्म जीव शिंकतो कोणीतरी मला ते पर्यावरण आहे तर त्यामुळे माझ्याकडे जीन्सचे कॉम्बिनेशन असू शकते जे मला प्रतिकार देऊ शकते दुसरीकडे जर मला रिस्क देणारे कॉम्बिनेशन असेल तर जोपर्यंत मी पर्यावरणाच्या संपर्कात येत नाही तोपर्यंत मला डिसिज होईल किंवा होणार नाही जोपर्यंत सूक्ष्म जीव येत नाही तोपर्यंत मी तो फेनोटाइप व्यक्त करणार नाही तर यालाच आपण कॉम्प्लेक्स डिसिज म्हणतो रिस्क फॅक्टर म्हणजे काय हे तुम्ही खरोखर कसे ओळखाल तर ह्यूमन जेनेटिक्स मधील हेच पुढचे आव्हान आहे पण आपण क्रॉस रोडवर आहोत आपल्याकडे काही तंत्रज्ञान आधीच विकसित झाले आहे आपल्याकडे काही पध्दती आधीच तयार केल्या गेल्या आहेत परंतु मोनोजेनिक स्वरूपासाठी आपण जे पाहिले आहे तितके ते यशस्वी नाही बरोबर हे विकसित होत आहे 5 वर्षात 10 वर्षांमध्ये आपण अनेक प्रगती पाहणार आहोत जी जीन कॉम्बिनेशनमुळे सामान्य डिसिज होतो आपण त्यापैकी काही पाहू रोड मॅप काय आहे लोक कसे आहेत मॉडेल काय आहे आणि लोक हे कसे ओळखण्याचा प्रयत्न करीत आहेत तर हायपोथेसिस असे आहे की सामान्य डिसिजसाठी सामान्य रूपे महत्त्वाची असण्याची शक्यता आहे जर ते हायपोथेसिस किंवा मॉडेल असेल तर आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे आपल्याला सामान्य रूपे ओळखावी लागतील सामान्य रूपे लोकसंख्येनुसार बदलू शकतात म्हणून तुम्हाला सर्व लोकसंख्येसाठी समान रूपे ओळखायची आहेत आणि नंतर या भिन्नता या डिसिजशी को रिलेट करायच्या आहेत आणि हे प्रकार डिसिज होण्यास कारणीभूत आहेत का ते पहायचे आहे तर मेंडेलियन फॉर्मच्या तुलनेत इतके वेगळे काय आहे तिथेही आपण जीन्स किंवा DNA आणि सीक्वेन्स व्हेरिएशन बघितले आणि ते तथाकथित कॉम्प्लेक्स डिसिजपेक्षा वेगळे कसे आहे DNA मधील बदलाच्या बाबतीत ते समान आहे दोन्ही बाबतीत तुमच्याकडे वाइल्ड प्रकार आहे जो येथे दर्शविला आहे आणि नंतर तुमच्याकडे म्युटंट किंवा एक प्रकार आहे जो खालील ओळीवर दर्शविला आहे सामान्य प्रकार आणि म्युटेशन्स यातील फरक असा आहे की तुमच्याकडे म्युटेशन्स आणि हे एलील्स आहेत म्युटंट एलील्स केवळ काही व्यक्तींमध्ये दिसतात ज्यांना प्रभावित केले जाते किंवा फक्त प्रभावित कुटुंबात पाहिले जाते तुम्हाला सामान्य लोकांमध्ये ते दिसत नाही त्याची फ्रिक्वेंसी अत्यंत कमी असू शकते दुसरीकडे तुमच्याकडे असे प्रकार आहेत ज्यांना तुम्ही आता पॉलिमॉर्फिझम म्हणून संबोधता जे लोकसंख्येच्या किमान 1 मध्ये उपस्थित आहेत जर 100 विद्यार्थ्यांचा वर्ग असेल आणि तुम्ही ऑटोझोम बघत असाल तर तुम्ही 200 क्रोमोझोम्स बघत असाल त्यांपैकी किमान 2 व्यक्ती किंवा 2 क्रोमोझोम्समध्ये तो प्रकार असावा हे खूप जास्त फ्रिक्वेंट होते आणि या 2 व्यक्ती नॉर्मल असू शकतात त्यांच्याकडे हा प्रकार असू शकतो परंतु तरीही ते नॉर्मल आहेत आणि म्हणूनच तुम्ही याला पॉलिमॉर्फिझम नॉर्मल प्रकार आणि तत्सम म्हणतात तर हा फरक आहे शेवटी हा DNA मधील फरक आहे परंतु तो किती फ्रिक्वेंट आहे तो काही कुटुंबांपुरताच मर्यादित आहे किंवा नॉर्मल लोकसंख्येमध्ये आहे हे म्युटेशन्स आहे की नाही हे तुम्ही फरक करू शकता किंवा तो एक पॉलिमॉर्फिझम किंवा सामान्य प्रकार आहे अशा प्रकारांना ओळखण्यासाठी तथाकथित कॉमन वेरिएंट जे लोकसंख्येमध्ये किमान 2 असतात प्रोजेक्टसारखा एक नवीन कन्सोर्टियम सुरू करण्यात आला होता ज्याला हॅपमॅप प्रोजेक्ट म्हणतात येथे विविध लोकसंख्येतील सर्व सामान्य रूपे ओळखण्याची कल्पना आहे 2002 मध्ये याची सुरुवात करण्यात आली आणि याला आंतरराष्ट्रीय हॅपमॅप प्रोजेक्ट म्हणून संबोधण्यात आले ह्यूमन जीनोम मधील DNA सीक्वेन्स भिन्नतेचे सामान्य नमुने निश्चित करणे आणि ही माहिती मुक्तपणे उपलब्ध करून देणे हे व्याप्ती किंवा उद्दिष्टे आहेत हे स्पष्ट आदेशांपैकी एक आहे एखाद्या कंपनीने हे एनालिसिस करणे आणि स्वतःला ठेवणे असे काही नाही त्यांनी भरपूर पैसा खर्च करून ही माहिती प्रत्येकासाठी उपलब्ध करून दिली तर एक लहान संशोधन गट किंवा निदान प्रयोगशाळा देखील त्या माहितीचा उपयोग माहिती मिळविण्यासाठी आणि त्यांचे संशोधन आणि असेच अद्ययावत करण्यासाठी करू शकतात आणि नंतर दुसरे उद्दिष्ट एक दशलक्ष किंवा त्याहून अधिक सीक्वेन्स प्रकार त्यांची मोठी संख्या त्यांची फ्रिक्वेंसी आणि पदवी निश्चित करणे आहे जसे की तुम्ही केवळ रूपे ओळखू शकत नाही तर तुम्हाला हे सांगणे आवश्यक आहे की कोणत्या लोकसंख्येमध्ये हे एलील अधिक फ्रिक्वेंट आहे आणि कोणत्या लोकसंख्येमध्ये हे एलील कमी फ्रिक्वेंट आहे फ्रिक्वेंसी ते खूप महत्वाचे आहे आणि नंतर त्यांच्या संघटनांना सांगणे तुम्ही अशी 50 भिन्न रूपे ओळखली असतील बरोबर परंतु ते एकाच नमुन्यात उपस्थित असल्यास ते एकमेकांशी कसे संबंधित आहेत आणि ते एका लोकसंख्येपासून दुसऱ्या लोकसंख्येशी कसे संबंधित किंवा वेगळे आहेत तर हेच उद्दिष्ट आहे या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी त्यांनी आफ्रिका आशिया आणि युरोप या तिन्ही खंडांमधून लोकसंख्या निवडली आहे आणि त्यांनी मोठ्या संख्येने व्यक्तिचित्रण केले आहे येथे जर तुम्हाला ह्यूमन जीनोम प्रोजेक्ट आठवत असेल तर त्यांनी अनेक व्यक्तींचा सीक्वेन्स लावला नाही मुळात त्यांनी सहा व्यक्ती घेतल्या आणि या व्यक्तींचे वेगवेगळे भाग त्यांनी सीक्वेन्स मध्ये लावले परंतु हॅपमॅप प्रोजेक्टसाठी त्यांनी आफ्रिका आशिया आणि युरोपमधील लोकसंख्येपैकी प्रत्येकाला रिप्रेझेन्ट करणाऱ्या शेकडो व्यक्तींच्या जीन्सच्या कोडींग भागासाठी एक मोठा केस सिक्वेन्सिंग केला आहे पुन्हा तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही हॅपमॅप प्रोजेक्ट नावाचा गुगल शोध केला तर तुम्ही त्या साइटवर जाल जिथे आपण फरक पाहू शकतो उदाहरणार्थ क्रोमोझोमचा कोणताही भाग आपण पाहू शकतो त्याची रूपे कोणती ज्ञात आहेत ते वेगवेगळ्या लोकसंख्येमध्ये किती भिन्न आहेत जे आपल्याला माहिती देते हॅपमॅप प्रोजेक्टचा एक प्रमुख फोकस म्हणजे सिंगल न्यूक्लियोटाइड पॉलिमॉर्फिझम किंवा SNP किंवा SNP ज्याला लोक ओळखतात ते त्यांनी ते का केले आहे कारण जर तुम्ही विशेषत कोडींग सीक्वेन्स पाहिल्यास कारण आपण असे गृहीत धरतो की बहुतेक रिस्क फॅक्टर कोडींग सीक्वेन्सच्या आसपास असतात ते विशिष्ट डिसिजसाठी काही धोका देऊ शकतात म्हणून कोडिंग प्रकार अधिक महत्त्वाचे आहेत म्हणून त्यांनी सिंगल न्यूक्लियोटाइड पॉलिमॉर्फिझमकडे पाहिले बर्याचदा तुम्हाला आढळेल की एक विशिष्ट बेस इतरांनी बदलला आहे आणि हे नवीन एलील सामान्य लोकसंख्येमध्ये उपस्थित आहे उद्दिष्ट सुमारे 10 दशलक्ष SNPs होते आपल्याला माहित आहे की ते आता ह्यूमन लोकसंख्येमध्ये अस्तित्वात आहे आणि त्यांनी हे समजून घेण्याचा प्रयत्न केला की दुर्मिळ असलेले एलील कोणते आहेत आणि किमान 1 फ्रिक्वेंट आढळणारे एलील कोणते आहेत तर वरील 1 सामान्यतः अनेक डिसिजसाठी रिस्क फॅक्टर मानला जातो त्यामुळे त्यांच्याकडे आहे ते ते मॅप करू शकले आता जर तुम्ही हॅपमॅप प्रोजेक्टवर गेलात तर तुमच्याकडे अशी माहिती ब्राउझरमध्ये उपलब्ध आहे आणि येथे मनोरंजक गोष्ट अशी आहे की तुम्हाला SNP बद्दल सांगणारी ही गोष्ट आहे आपण 4 क्रोमोझोम्सची तुलना करत आहोत क्रोमोझोम्स 1 2 3 आणि 4 बरोबर हे क्रोमोझोम्सच्या एका विशिष्ट भागासाठी सीक्वेन्सबद्ध आहे आणि तुम्हाला येथे आढळेल हे सीक्वेन्स आहेत जे एकसारखे आहेत परंतु या विशिष्ट भागात तुमच्याकडे एलील्स आहेत एलील एकतर C किंवा T असू शकते उजवीकडे तुमच्याकडे असलेले दोन भिन्न एलील पण दुसऱ्या साइटसाठी जी कुठेतरी जवळ आहे तुमच्याकडे पुन्हा एकतर G किंवा A आहे दुसऱ्या साइटमध्ये पुन्हा जवळ ते पुन्हा G किंवा A असू शकते आता जेव्हा तुमच्याकडे असे तीन SNP SNPs एकमेकाच्या जवळ असतील इतर आता ते तुम्ही अशा स्थितीचा विचार करणार आहात ज्यामध्ये दिलेला बेस उदाहरणार्थ C अधिक वेळा नाही G किंवा A आणि अशाच गोष्टींशी संबंधित असू शकतो बरोबर तर हे एकमेकांशी जोडलेले आहेत जर मला काही एनालिसिस करायचे असेल तर माझ्या जीनोममध्ये काय फरक आहे हे शोधण्यासाठी मी प्रत्येक SNP सीक्वेन्सबद्ध करणे अपेक्षित आहे का उत्तर नाही आहे हॅपमॅप प्रोजेक्ट त्यांनी जे करण्याचा प्रयत्न केला आहे ते म्हणजे अशा मोठ्या संख्येने SNP शोधण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर ते सांगण्यास सक्षम आहेत उदाहरणार्थ त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचे कॉम्बिनेशन आहे G कदाचित अधिक वेळा G शी A बहुधा A सह संबद्ध असेल आणि नंतर ते काही अतिशय माहितीपूर्ण घेऊन आले तुम्हाला माहिती आहे SNPs ज्याला टॅग SNPs म्हणतात जे मी टाइप केल्यास तुम्हाला माहिती आहे मी टाइप करतो ही साइट ही साइट आणि ही साइट या तीन SNPs मला सांगतील की इतर फ्लॅंकिंग सीक्वेन्स कोणते आहेत जे मी बाळगू शकतो उदाहरणार्थ जर माझ्याकडे A असेल तर माझ्याकडे हे दोन असतील बरोबर आणि जर माझ्याकडे G असेल तर माझ्याकडे हे कॉम्बिनेशन असेल हे असे काहीतरी आहे ज्याला हॅप्लोटाइप म्हणतात ज्याचे आपण आधीच वर्णन केले आहे जेव्हा तुम्ही मोनोजेनिक स्वरूपाबद्दल बोलता तेव्हा तेथे फिज़िकल लिंकेज आहेत जिथे काही एलील्स आहेत ते एकमेकांशी जोडलेले आहेत आणि ते एक ब्लॉक म्हणून सेग्रीगेट होतात ते येथे पुन्हा एक प्रकारचे संकेत आहे ते एकत्र सेग्रीगेट होत आहेत तर माझ्याकडे काय SNP असू शकते हे ओळखण्यासाठी मला सर्वकाही टाइप करण्याची आवश्यकता नाही मी त्यापैकी एक ब्लॉकमध्ये टाईप करू शकतो जे मला सांगेल की माझ्याकडे कोणते SNP असण्याची शक्यता आहे तर हॅपमॅप प्रोजेक्टमधील ही एक मोठी प्रगती आहे ज्याला टॅग SNPs म्हणतात ते त्यांनी ओळखले ज्याने मला भाग ओळखण्यास मदत केली मला प्रत्येक प्रकाराकडे पाहावे लागेल असे नाही मी खरोखरच असा अभ्यास का करावा शेकडो व्यक्ती घेणे त्यांचा सीक्वेन्स लावणे काय सामान्य आहे काय दुर्मिळ आहे हॅप्लोटाइप काय आहे टॅग SNP काय आहेत उपयोग काय आहे हायपोथेसिस असे आहे की सामान्य रूपे सामान्य डिसिजसाठी योगदान देतात जर मला रूपे माहित असतील तर आता मी डिसिज असलेल्या व्यक्तीकडे लक्ष देऊ शकतो आणि नंतर प्रश्न विचारू शकतो की या व्यक्तींमध्ये अधिक वेळा आढळणारे प्रकार कोणते आहेत नियंत्रणांच्या तुलनेत या व्यक्तींमध्ये काही प्रकार अधिक वेळा उपस्थित असल्यास ते रिस्क फॅक्टर असण्याची शक्यता असते ते मला काही अंदाजात्मक मूल्य देईल बरोबर जेणेकरुन ते उपचार किंवा निदान आणि इतर अनेकांसाठी वापरले जाऊ शकते असे अनेक जीन्स आहेत जे तुम्हाला माहीतच आहेत त्यामधील भिन्नता हे हॅपमॅप प्रोजेक्ट येण्यापूर्वीच येथे सूचीबद्ध केलेल्या डिसिजसाठी रिस्क फॅक्टर म्हणून तर आधीच जोडलेले आहेत परंतु हा हॅपमॅप प्रोजेक्ट आपल्याला ही प्रगती आणखी पुढे नेण्यात नक्कीच मदत करेल तुम्ही SNP चा अभ्यास का करता तुम्हाला डिसिज दिलेल्या SNP किंवा कॉम्बिनेशन मधील संबंध पहायचे आहेत जे अधिक वेळा डिसिजशी संबंधित आहे आपल्याला इतर ऑर्गॅनिजमसोबतचे संबंध देखील पहायचे आहेत जे आपल्याला मदत करू शकतात की आपल्याजवळ काही विशिष्ट फिनोटाइप का आहेत जे ह्यूमन वैशिष्ट्यांसह इतर संबंधांमध्ये दिसत नाहीत अगदी उदाहरणार्थ अगदी वर्तन देखील एक वैशिष्ट्य मानले जाऊ शकते मग आपण लिंक करण्याचा प्रयत्न करू शकतो तर हे काही डिसिज असणे आवश्यक नाही आता कोणीतरी अधिक आक्रमक होत आहे कोणीतरी अधिक सामाजिक आहे कोणीतरी सामाजिक नाही आहे या सर्व वर्तनाचा आपल्या DNA शी काहीतरी संबंध असू शकतो परंतु ते काहीतरी एबनॉर्मल म्हणून गटबद्ध केलेले नाहीत परंतु तरीही ही वैशिष्ट्ये आहेत तर त्यामुळे कोणीही त्यांच्याशी परस्पर संबंध ठेवू शकतो आणि ते योगदान देतात की नाही ते पाहू शकतात तर येथे जे दाखवले आहे ते असे आहे की प्रत्येक ब्लॉक कदाचित SNPs मुळे तुमच्या जीनोमच्या वेगवेगळ्या एलील्स असलेल्या वेगवेगळे सेगमेंट रिप्रेझेन्ट करतात त्यापैकी काही मधुमेहात गुंतलेले असू शकतात त्यापैकी काही संधिवात काही पक्षाघात काही दम्यामध्ये गुंतलेले असू शकतात तर जेव्हा तुम्ही हे एनालिसिस कराल तेव्हा तुम्ही विशिष्ट संयोग ओळखण्यास सक्षम असाल ज्यामुळे तुम्हाला विशिष्ट डिसिज होण्याचा धोका जास्त असतो तर तेच अंतिम ध्येय आहे तुम्ही ते कसे करता आपण मागील लेक्चर मध्ये मोनोजेनिक स्वरूपाची चर्चा केली होती त्या तुलनेत ते किती वेगळे आहे मोनोजेनिक स्वरूपात आपण जे केले आहे ते म्हणजे आपण मॅक्रो सॅटेलाइट मार्करची तुलना केली आहे एक लिंकेज याचा अर्थ ते डिफेक्टीव्ह जीनच्या अगदी जवळ आहे मार्कर कुटुंबात नेहमीच प्रभावित झालेल्या व्यक्तीसह वेगळे होत असतो आपण असे गृहीत धरू की मार्कर डिफेक्टीव्ह जीनच्या अगदी जवळ आहे जसे येथे दाखवले आहे बरोबर तर आपण येथे दोन भिन्न कुटुंबे दर्शविली आहेत तुमच्याकडे मार्कर आणि एलील आहे उदाहरणार्थ रिपीट ज्याच्याकडे एलील आहेत जे 6 आहे हे एलील डिफेक्टीव्ह असलेल्या जीनच्या जवळ असते तर त्यामुळे तुमच्याकडे जिथे 6 जात असेल ते डिफेक्टीव्ह जीन्स पुढच्या पिढीतही जाते आणि तुमच्याकडे तिन्ही पिढ्यांमध्ये प्रभावित होणारी व्यक्ती असते आता समान मार्कर दुसऱ्या कुटुंबातील त्याच डिसिजच्या जीनशी पुन्हा जोडले जाऊ शकते परंतु समान एलील आवश्यक नाही आपण येथे पाहू शकतो हे समान मार्कर आहे परंतु आपण येथे पहात असलेले एलील 5 आहे एक भिन्न एलील आहे आणि ते एलील निश्चितपणे फिनोटाइपसह को सेग्रीगेट होते परंतु आपण इतर कुटुंबात पाहिलेले हे ते एलील नाहीये तर हा फरक आहे येथे मार्कर फिजिकली डिसिजशी जोडलेले आहे ते मोनोजेनिक स्वरूपासाठी आहे परंतु पॉलीजेनिक स्वरुपात जिथे तुमचे एलील डिसिजच्या फिनोटाइपमध्ये योगदान देतात ते खूप वेगळे आहे तुम्ही येथे तीन वेगवेगळी कुटुंबे पाहू शकता रिस्क फॅक्टर एलील 6 आहे असे आपण म्हणू या तर त्यामुळे तेथे रिस्क आहे तुम्ही येथे पाहू शकता ही व्यक्ती प्रभावित आहे आणि या रिस्क फॅक्टरमुळे मुलगा आणि मुलगी मुले आणि ते दोघेही डिफेक्टीव्ह प्रभावित आहेत तसंच इथे तसंच इथे आणि पुढे बरोबर तर तुम्हाला आढळले की हे एलील 6 जो डिसिजशी संबंधित आहे समान एलील आहे तुम्ही त्याच मार्करबद्दल बोलत नाही परंतु डिसिजशी संबंधित विशिष्ट एलीलबद्दल बोलत आहात काही वेळा तुमच्याकडे अशी व्यक्ती असू शकते ज्याला हा डिसिज आहे एलील आहे परंतु इथे आणि इकडे सामान्य आहे पॉलीजेनिक स्वरूपात ते शक्य आहे कारण आपल्याकडे आपले मॉडेल असे आहे की अनेक जीन्स आहेत जे योगदान देतात अनेक जीन्सचे एलील योगदान देतात या व्यक्ती त्यांना इतर एलील्स इनहेरिटन्स मिळाला नसेल बरोबर म्हणून आपण येथे एका विशिष्ट एलीलबद्दल बोलत आहोत जे डिसिज होण्यास कारणीभूत आहे हाच फरक आहे मार्करच्या लिंकेजमधील मुख्य फरक ज्याची आपण मोनोजेनिक स्वरुपात चर्चा केली त्या रिस्क एलीलसह ज्याची आपण चर्चा केली पॉलिजेनिक स्वरूपात तर आपण कॉम्प्लेक्स डिसिजकडे कसे पहाल कारण आपण कुटुंबातील एक विशिष्ट मार्कर किंवा जीन्स पाहत नाही आणि कॉम्प्लेक्स डिसिज विकसित करत नाही हे सर्व त्यापैकी बरेचसे आहेत एप्रोच असा आहे की तुम्ही व्यक्तींचे गट करा उदाहरणार्थ येथे जे दाखवले आहे ते कंट्रोल आहे दुसरे केस आहे म्हणून तर सर्व व्यक्ती ज्यांना दिलेला फेनोटाइप आहे उदाहरणार्थ मी एक डिसिज पाहत आहे आणि डिसिजमुळे तो कारणीभूत असण्याची शक्यता आहे हा डिसिज जीन्सद्वारे योगदान दिलेला आहे परंतु मल्टिपल जीन्स तर मी काय करू मी एका बास्केटमध्ये हा डिसिज असलेल्या व्यक्तींचे गट करतो त्यानंतर मी एकाच लोकसंख्येतील समान वयोगटातील समान पर्यावरणीय स्थितीला सामोरे जाणाऱ्या व्यक्तींचे गट करतो तर मी काय करत आहे मी इतर सर्व व्हेरिएबल्स काढून टाकत आहे मी समान एथनिक लोकसंख्या घेत आहे कारण कमी अधिक प्रमाणात जीनोम सीक्वेन्स समान असेल आणि नंतर मी समान वयोगट घेत आहे कारण हा डिसिज वयावर अवलंबून असू शकतो म्हणून मी वय समान वयोगट घेत आहे मी पुरुष आणि महिला समान संख्येने घेत आहे माझ्याकडे इतर मिश्रित घटक आहेत म्हणजे मी या दोघांमध्ये साम्य ठेवले आहे आता मी विचारतो की काहींच्या सिग्नेचर मधील असे जीन्स ज्यांच्या सीक्वेन्स भिन्नतेच्या संदर्भात फरकासाठी या दोन गटांमध्ये काय फरक आहे समजा की मी रिस्क फॅक्टर जेनेटिक रिस्क फॅक्टर रिस्कसाठी हातभार लावणारे जीन्स ओळखण्यास सक्षम आहे आणि मला अपेक्षित असणारे रूपे एलील्स रिस्क फॅक्टर असे काहीतरी शोधण्यात सक्षम आहे मी येथे अपेक्षा करत आहे की एलील 6 हा रिस्क फॅक्टर आहे असे गृहीत धरल्यास तथाकथित कंट्रोल्समध्ये उपस्थित असलेल्या या एलीलची फ्रिक्वेंसी जे निरोगी व्यक्ती आहेत ते खूपच कमी असेल अशी अपेक्षा कराल तुम्ही बघू शकता फक्त एक व्यक्ती आहे ज्याला एलील 6 आहे कारण हा रिस्क फॅक्टर आहे ज्या क्षणी तुमच्याकडे आहे आपल्याला डिसिज होण्याचे रिस्क जास्त असते त्यामुळे मला नंतर डिसिज होण्याची शक्यता जास्त आहे तर मी संपेन म्हणूनच ज्या व्यक्तींना एलील 6 आहे अशा प्रकरणांमध्ये ते अधिक सामान्य असतात बरोबर आपण पाहू शकतो की बहुसंख्य व्यक्तींमध्ये एलील 6 असते तरीही तुमच्याकडे काही व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे एलील 6 नाही असे होण्याची शक्यता आहे कारण त्यांच्यासाठी हे योगदान इतर काही जेनेटिक रिस्क फॅक्टर काही जीन्स काही एलील कडून येतात पुन्हा तुम्हाला समान जीन्स समान डिसिज असू शकतो बरोबर लोक हा एप्रोच वापरतात केस कंट्रोल आणि असोसिएशन म्हणतात ते करा तुम्ही पाहता गटामध्ये काही रिस्क फॅक्टर्स वाढलेली उपस्थिती प्रभावित असलेले ज्याला असोसिएशन स्टडीज म्हणतात जेनेटिक रिस्क फॅक्टर ओळखण्यासाठी सध्या हाच एप्रोच वापरला जात आहे ही पहिली स्टेप आहे जसे की आपण मोनोजेनिक स्वरूपात केले तुम्ही क्रोमोझोम्सचा भाग मॅप करतात आणि तेथे जीन्स ओळखता जीन्स फिनोटाइपमध्ये योगदान देते की नाही ही पुढील स्टेप आहे त्याचप्रमाणे येथे आपल्याकडे डिसिजशी जोडलेले किंवा संबंधित असलेले एलील आहे डिसिजच्या पॅथॉलॉजीमध्ये थेट योगदान देणारे हे एलील आहे का हे कळण्यासाठी एखाद्याने बरेच कार्यात्मक अभ्यास करणे गरजेचे आहे अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे परंतु रिस्क फॅक्टर ओळखण्याची ही सध्याची पद्धत आहे मी तुम्हाला एक उदाहरण दाखवतो जे कदाचित मी तुम्हाला आधी दाखवले असेल हा एक सामान्य प्रकार आहे DNA चा एक छोटा भाग पुन्हा डिलीट केला गेला आहे ज्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो बरोबर ही अशी गोष्ट आहे ज्याच्या बद्दल आपण पूर्वीच्या वर्गात देखील बोललो होतो आणि तुम्ही पाहू शकता की ते आपल्या दक्षिण आशियाई लोकसंख्येसाठी युनिक आहे तुम्ही पाहू शकता की ही सर्व सर्कल्स जी पिवळ्या रंगाची आहेत ती लोकसंख्या आहेत ज्यामध्ये तुमच्याकडे विशिष्ट प्रकारचा एलील रिस्क एलील एलील 6 सारखा आहे तर त्यामुळे एक्सॉन्स पैकी एकामध्ये डिलिशन आहे क्षमस्व इंट्रोन्सपैकी एक जीनचे विभाजन करण्याच्या पद्धतीवर परिणाम होतो आता तुमच्याकडे हे आहे हे नॉर्मल व्यक्तीमध्ये आहे ती सध्या नाही असे नाहीये भारतीय लोकसंख्येच्या 5 लोकसंख्येमध्ये ते उपस्थित आहे 5 लोकसंख्येला रिस्क एलील आहे परंतु आपण सगळे विकसित होत नाही कदाचित इतरही फॅक्टर्स कारणीभूत आहेत परंतु मला हा डिसिज होण्याची शक्यता आहे जर मला रिस्क एलील असेल तर तो वाढतो दोन पट तीन पट चार पट डिसिज विकसित होण्याचे रिस्क वाढले आहे आणि तो लोकसंख्या मर्यादित असू शकते म्हणून विविध लोकसंख्येतील सीक्वेन्स भिन्नता खरोखर समजून घेणे आवश्यक आहे हे खूप महत्वाचे आहे कारण दिलेल्या खंडात लोकसंख्या विकसित झाल्यानंतर होणारे बदल असू शकते तर त्यामुळे तुमच्याकडे तुमच्या लोकसंख्येसाठी काहीतरी युनिक असू शकते तुम्ही येथे पाहू शकता हॅपमॅप प्रोजेक्टने हे विशिष्ट एलील ओळखले नसावे कारण त्यांच्या एनालिसिसमध्ये भारतीय लोकसंख्येचा समावेश नाही म्हणून आपल्याला स्वतःचे सीक्वेन्स एनालिसिस घेऊन येणे आवश्यक आहे ते खूप महत्वाचे आहे आपण चर्चा केल्याप्रमाणे डिसिज आणि गुणधर्म आणि याप्रमाणे उपचारांशी संबंधित आणखी एक पैलू आहे तुम्हाला आता कळले आहे की तुमच्या कुटुंबात तुमच्या नातेवाईकांपैकी एकाला काही डिसऑर्डर डिसिज इन्फेक्शन काहीही असू शकते तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जा आणि डॉक्टर काही औषध लिहून देतात आणि ते बरे होतात दुसरा एक दूरचा नातेवाईक देखील त्याच डॉक्टरकडे जातो तो तेच औषध देतो त्याचा तिला खरोखर फायदा होत नाही आणि नंतर एक आठवड्यानंतर ती परत जाते ती पुन्हा डॉक्टरकडे जाते आणि म्हणते डॉक्टर याने काही फायदा झाला नाही डॉक्टर काय करतात तो साधारणपणे प्रिस्क्रिप्शन बदलेल तो दुसरे औषध देईल कारण सर्व औषधे प्रत्येकाला मदत करत नाहीत आपण औषधाला कसा प्रतिसाद देतो ते तुमच्या जेनेटिक रचनेवर देखील अवलंबून असते कारण औषधे तुमच्या बायोलॉजिकल सिस्टमच्या संयोगाने कार्य करतात तर त्यामुळे औषधे विशिष्ट वाहक प्रोटिन्सशी जोडले जाऊ शकते औषधे रिसेप्टर सक्रिय करू शकतात औषधे एंजाइमच्या कार्याची पद्धत बदलू शकते ते तुमच्या स्वतःच्या बायोमॉलिक्युल्सशी संवाद साधणार आहे बायोमॉलिक्युल्स कसे कार्य करतात हे तुमच्याकडे कोणत्या प्रकारची भिन्नता आहे यावर अवलंबून असते एंजाइम अधिक सक्रिय असू शकते कारण एमिनो ऍसिडमध्ये बदल झाल्यामुळे तुमचा रिसेप्टर लिगँड ला दुसऱ्या व्यक्तीच्या तुलनेत वेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देत असेल कारण रिसेप्टरच्या कोडिंग सीक्वेन्समध्ये फरक आहे म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने औषधाला प्रतिसाद देता ते देखील व्यक्ती विशिष्ट असते उदाहरणार्थ बुटा सारखे तुम्हाला चप्पल हवी असेल दुकानात जाऊन खरेदी करायची असेल तुम्ही काय करता शू कीपर म्हणजे दुकान मालक मोठ्या संख्येने वेगवेगळे बुटाचे प्रकार वेगवेगळे आकार ठेवतो आणि तुम्ही तुमच्यासाठी योग्य असे काहीतरी वापरून पहाता आणि नंतर तुम्ही पैसे देता आणि नंतर परत येता प्रत्येक जोडी तुमच्या पायाला बसते असे नाही औषधाच्या बाबतीतही असेच घडते प्रत्येक औषध दुसऱ्या व्यक्तीमध्ये जितके प्रभावी आहे तितके प्रभावी नाही कारण तुमचा जीनोम युनिक आहे तर जीनोम व्हेरिएशन प्रोजेक्टच्या अंदाजित परिणामांपैकी एक म्हणजे वेगवेगळ्या औषधांच्या प्रतिसादात योगदान देणारी रूपे ओळखणे हे आहे मी एखाद्या विशिष्ट प्रकाराचा कॅरियर असल्यास मी औषधाला इतर व्यक्तीप्रमाणेच प्रतिसाद देईन का किंवा मी प्रतिसाद देणार नाही का किंवा औषध अधिक विषारी असू शकते जर माझ्याकडे असे औषध असेल ज्यात काही ऍलर्जीचे कार्य आहे तर ते बहुधा DNA सीक्वेन्स मधील बदलामुळे आहे जर मला माहित असेल की मी औषधाला प्रतिसाद देणारा नाही तर मी औषध का घ्यावे म्हणून जर मी एखाद्या औषधाला प्रतिसाद देणारे प्रतिसादकर्ते किंवा औषधाला प्रतिसाद न देणारे प्रतिसादकर्ते म्हणून प्री स्क्रीन करू शकेन तर तुम्ही फक्त या विशिष्ट गटालाच औषध द्याल जे औषधाला प्रतिसाद देण्याची शक्यता आहे इतर व्यक्ती ज्यांना जेनेटिक मेकअपमुळे कदाचित ते प्रतिसाद देऊ शकत नाहीत तुम्ही इतर औषधे वापरून पाहण्यास प्रयत्न करता याला व्यक्ती विशेष औषधे असे म्हणतात म्हणजेच औषध तुमच्या जेनेटिक मेकअपसाठी सानुकूलित आहे बरोबर ते व्यक्तिकेंद्रित आहे त्यामुळे ते भविष्य असू शकते म्हणून जेव्हा तुमचा जन्म होईल तेव्हा ते तुमच्या DNA मधील छोटासा भाग संपूर्ण सीक्वेन्स प्रोफाइल वेगळे करतील आणि ते सांगतील ठीक आहे या माणसाला मधुमेह उच्च रक्तदाब होण्याची शक्यता आहे आणि दिलेल्या औषधाचा विषारी परिणाम होण्याची शक्यता आहे किंवा औषधाला प्रतिसाद देऊ शकत नाही तुम्ही मोठे झाल्यावर हा डेटा उपलब्ध होतो कदाचित तुम्हाला मधुमेह असण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते तर तुम्ही काय करता तुम्ही तुमच्या वजनाची उत्तम काळजी घ्या तुमच्या आहाराची अधिक चांगली काळजी घ्या त्यामुळे तुम्हाला मधुमेह होण्याचा धोका कमी करता येईल किंवा तुम्हाला माहीत आहे की तुमच्याकडे हा डेटा आहे तुमचे डॉक्टर डेटा पाहतात आणि सांगतात ठीक आहे हे औषध त्याला देऊ नये कारण तो कदाचित त्यास प्रतिसाद देत नाही किंवा त्याला ऍलर्जी असू शकते देऊ नये म्हणून ते अधिक माहितीपूर्ण मार्गाने जातात काय दिले पाहिजे काय देऊ नये तर हे भविष्य आहे आपल्याला सर्व सिग्नेचर ज्या तुम्हाला फिनोटाइप देतात त्या माहित नाहीत ते प्रत्येक औषधासाठी आहे जो प्रतिसाद देईल किंवा कोण प्रतिसाद देणार नाही तर ते आपल्याला माहित नाही ही सायन्सची विकसित होत असलेली शाखा आहे आणि हे अपेक्षित आहे कदाचित तुमच्या आयुष्यात आपण अशा प्रकारची क्रांती पाहणार आहोत ज्यामध्ये तुम्ही तुमची चिप तुमच्या सोबत घेऊन जाल ज्यामध्ये तुमची सर्व सीक्वेन्स माहिती असेल डॉक्टर लॅपटॉपमध्ये ठेवणार आहेत आणि म्हणतील ठीक आहे तुम्ही काळजी घ्या तर ही अशी अपेक्षा आहे आणि अर्थातच अशा प्रगतीमध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तींपैकी एक होण्यासाठी तुम्हाला प्राधान्य देईल आणि त्या छोट्याशा नोंदीसह आपण हे लेक्चर या अभ्यासक्रमाचे अंतिम लेक्चर ह्यूमन मॉलिक्युलर जेनेटिक्स समाप्त करत आहोत आम्हाला आशा आहे की तुम्ही सायन्सच्या या क्षेत्रातील अलीकडील प्रगतीचा आनंद घेतला असेल आणि समजून घेतले असेल आणि तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला लिहू शकता आणि हँगऔट्स मध्ये देखील सामील होऊ शकता जिथे आपण चर्चा करू शकतो खूप खूप धन्यवाद